एनर्जी ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूशन III एनर्जी डेन्सिटी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आपण चर्चा करत होतो चार्ज डिस्ट्रीब्यूशन च्या एनर्जी बद्दल मागील दोन लेक्चर मध्ये आपण पाहिले होते की हे दिले जाते 1 हाफ इंटिग्रेशन V r ρ r dV किंवा 1 हाफ 1 ओवर 4ㄫε0 इंटिग्रेशन - डबल इंटिग्रेशन ρ r ρ r प्राईम ओवर r मायनस r प्राईम dV dV प्राईम या प्रमाणे पूर्वी शिकल्या प्रमाणे आपण इलेक्ट्रोस्टॅटीकस प्रमाणे विचार करूयात आणि हे नंतर अतिशय महत्त्वाचे ठरेल इलेक्ट्रिक फील्ड साठी तर विचार करूयात इलेक्ट्रिक फील्ड च्या टर्ममध्ये संकल्पनेनुसार मी उजळणी घेतो कि या अगोदर आपण काय शिकलो होतो मी म्हणालो होतो की जर चार्ज चे डिस्ट्रीब्यूशन दिले असेल तर याच्या भवतीने फिल्ड तयार करण्याचा मी विचार करू शकतो चार्ज डिस्ट्रीब्यूशन तसेच फिल्ड हे युनिकली रिलेटेड आहेत दिलेल्या बाउंड्री कंडिशन साठी तर जर मला माहित असेल चार्ज डिस्ट्रीब्यूशन आणि बाउंड्री कंडिशन तर मला माहित असेल काय आहे इलेक्ट्रिक फील्ड व याच्या उलट जर मला माहित असेल इलेक्ट्रिक फील्ड तर इलेक्ट्रिक फील्ड चा डायवरजन्स मला देईल चार्ज डिस्ट्रीब्यूशन E0 तर मी विचार करतो या चार्ज डिस्ट्रीब्यूशन चा ज्याच्यामुळे हे फील्ड त्याच्याभोवती उद्भवत आहे मी या एनर्जीचा विचार अशा प्रकारे करू शकतो की जसे काही ती या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये स्टोर केलेली आहे संकल्पनेनुसार याचा विचार करण्यासाठी वेगळा मार्ग आहे आणि आपण त्याच्यावर काम करणार आहोत सांगायचं झालं तर आपण पाहणार आहोत मी ऍक्च्युली डिस्क्राइब करेन एनर्जी अशाप्रकारे जणू काही ती इलेक्ट्रिक फील्ड मध्ये स्टोअर केलेली आहे आणि त्या बदल्यात इथे मला मिळेल चार्ज एनर्जी डेन्सिटी पर युनिट वोल्युम नंतर हे संकल्पनेनुसार खूप महत्त्वाचं बनेल जेव्हा आपण चर्चा करू फिल्ड च्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव प्रपोगेशन बद्दल तेव्हा आपण पाहू जसजसे हे फिल्ड प्रपोगेट करतात नवीन फिल्ड तयार होतात एनर्जी सुद्धा यामुळे ट्रान्सपोर्ट करते तर अशा पद्धतीने विचार करणे महत्त्वाचे कि एनर्जी कॅरी होते या फिल्डमुळे तर हे आपण स्थापित करणार आहोत या लेक्चर मध्ये तर पाहूयात आपण काय काम केले होते आपण म्हणालो होतो एनर्जी साठी मी वापरणार आहे हा E याला कन्फ्युज करू नका इलेक्ट्रिक फिल्ड सोबत हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपणा याला लिहूयात W वर्क हे अशाप्रकारे दिले आहे 1 हाफ इंटिग्रेशन V r ρ इंटिग्रेटेड ओवर वोल्युम आता मी काही मॅथेमॅटिकल ट्रिक करणार आहे मी लिहिणार आहे ρ r हा मायनस डेल स्क्वेअर V r गुणिले ε0 हे आहे पोईसनचे इक्वेशन Poisson's equation जर आपण हे केले तर मी लिहिणार आहे W अशाप्रकारे 1 हाफ इंटिग्रेशन V r गुणिले डेल स्क्वेअर V r हे आहे वेक्तर dV आणि बाहेर आहे मायनस ε0 V r डेल स्क्वेअर V r ज्याअर्थी डेल आहे डिफरन्शियल ऑपरेटर मी हे लिहू शकतो डायव्हरजन्स ऑफ V ग्रॅडियंट ऑफ V अशाप्रकारे आणि याच्या पासून मला मिळेल ग्रॅडियंट V डॉट ग्रॅडियंट V प्लस V डेल स्क्वेअर V तर मला करावा लागेल सबट्रॅक ग्रॅड ऑफ V स्क्वेअर याच्यामधून हे मी ठेवत आहे हे तुम्ही करून पाहणार आहात ठीक आहे लक्षात घ्या हा डेल ऑपरेटर ऍक्च्युली डिफरन्शियल ऑपरेटर आहे तर हे मी अशा प्रकारे लिहू शकतो तुम्ही कृपया हे तपासून घ्या कारण आता मी हे करणार आहे तीन ही कंपोनेंट मध्ये W12VrrdV r 02Vr W 012Vr2VrdV Vr2Vr VV V2 आणि म्हणून याचा वापर करून मी लिहू शकतो वर्क अशाप्रकारे मायनस ε0 ओवर 2 इंटिग्रेशन ऑफ डायवरजन्स ऑफ V डेल V मायनस ग्रॅड ऑफ V स्क्वेअर इंटिग्रेटेड ओव्हर द वोल्युम पहिल्या टर्मसाठी मी आता वापरू शकतो डायव्हरजन्स थेरम काय सांगतो डायव्हरजन्स थेरम हा आपल्याला सांगतो कि डायव्हरजन्स ऑफ वेक्टर फिल्ड इंटिग्रेटेड ओव्हर द वोल्युम हा दुसरे काही नसून A डॉट ds ओवर सरफेस क्लोजिंग दॅट वोल्युम आहे आणि म्हणून आता मी लिहू शकतो वर्क अशाप्रकारे मायनस ε0 ओवर 2 इंटिग्रेशन ओव्हर सरफेस ऑफ वेक्टर फिल्ड जो आत मध्ये आहे V ग्रॅडियंट ऑफ V डॉट ds च्या मायनस मायनस मला देतील प्लस ε0ओवर 2 आणि काय आहे ग्रॅड ऑफ V मी हे या ठिकाणी दाखवणार आहे लाल रंगांमध्ये हे दुसरे काही नसून इलेक्ट्रिक फील्ड आहे तर इलेक्ट्रिक फील्ड स्क्वेअर dV जेव्हा आपण चर्चा करत असू लार्ज स्पेस बद्दल तेव्हा खूप दूरवर हा सरफेस असणार आहे इन्फिनिटी वर हा V जाईल 1 ओवर r ग्रॅड ऑफ V आहे इलेक्ट्रिक फिल्ड जे होईल 1 ओवर r स्क्वेअर आता हा टर्म होईल 1 ओवर r क्यूब ds जाईल r स्क्वेअर प्रमाणे तर जेव्हा r लिमिट इन्फिनिटी पर्यंत जाईल तेव्हा हा नष्ट होईल 1 ओवर r प्रमाणे आणि हे जाईल 0 वर UU V2dV Using divergence theorem dS02E2dV02E2dV आणि म्हणून मला मिळेल एनर्जी वर्क डन अशाप्रकारे ε0 ओवर 2 इंटिग्रेशन E स्क्वेअर dV जे मी लिहू शकतो इंटिग्रेशन 1 हाफ ε0 E स्क्वेअर dV ही कॉन्टिटी जेव्हा इंटिग्रेट केली जाते ओवर वोल्युम तेव्हा मला देते टोटल एनर्जी आणि म्हणून ही कॉन्टिटी असली पाहिजे एनर्जी डेन्सिटी तर आता मी विचार करू शकतो जर येथे असेल चार्ज डिस्ट्रीब्यूशन तर एनर्जी डेन्सिटी ज्याच्यामुळे उद्भवते आजूबाजूला सभोवतालच्या स्पेस मध्ये सुद्धा जिथे चार्ज डिस्ट्रीब्यूशन असणार आहे 1 हाफ ε0 E स्क्वेअर जर असेल एनर्जी डेन्सिटी तर टोटल एनर्जी येणार आहे येईल ही एनर्जी डेन्सिटी इंटिग्रेटेड ओव्हर संपूर्ण वोल्युम तर आता मी या एनर्जीचा विचार करत आहे अशाप्रकारे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असल्याप्रमाणे अथवा हे इलेक्ट्रिक फील्ड घेऊन जात आहे हि एनर्जी अशाप्रकारे चला याचे एक उदाहरण सोडवू W02E2dV dV तुम्ही तुमच्या बारावी मध्ये शिकला होतात की - जर आपल्याकडे असेल कॅपॅसिटर C कॅपॅसिटन्स चा आणि मी त्याला दिले व्होल्टेज V हे करण्यासाठी किती टोटल एनर्जी लागेल हे असेल V आहे पोटेन्शिअल चला म्हणूयात दिलेले पोटेन्शियल हे असणार आहे V0 तर V चार्ज घेऊन आलेला आहे C dV0 ते V0 जो बनतो हाफ C V0 स्क्वेअर ही असणार आहे इथे टोटल एनर्जी आता आपण म्हणाल्याप्रमाणे एनर्जी डेन्सिटी ही असेल 1 हाफ ε0 स्क्वेअर आता प्यारेलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये एकमेव जागा जिथे इलेक्ट्रिक फील्ड असते ती आहे प्लेट च्या मध्ये आणि इतरत्र असते 0 आणि इलेक्ट्रिक फील्ड चे मॅग्निट्युड असणार आहे ε0 ओवर d इथे d असणार आहे प्लेट च्या मधील डिस्टन्स आणि म्हणून या केसमधील एनर्जी डेन्सिटी होईल 1 हाफ ε0 V0 स्क्वेअर ओवर d स्क्वेअर टोटल एनर्जी असणार आहे वोल्युम जे असेल प्लेटची एरिया गुणिले d गुणिले एनर्जी डेन्सिटी आणि हे तुम्ही तात्काळ पाहू शकता की हे त्याच प्रमाणे आहे ज्याप्रमाणे C बरोबर A ε0 ओवर d Total energy0V0V C dV12CV02 Energy density120E2।E।V0d Energy density120V0d2Total energyA 120V02d2 पुढचे उदाहरण मी घेणार आहे चार्ज शेल चे ज्याच्यावर चार्ज आहे Q आता जर तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट केली या फॉर्मुला चा वापर करून 1 हाफ ओवर V r ρ r dV या केस मध्ये ρ r आहे सरफेस चार्ज जो मी लिहू शकतो सिग्मा गुणिले डेल्टा r - फक्त r r वेक्टर नाही - मायनस R याप्रमाणे याचे डायमेन्शन असेल 1 ओवर r म्हणून याचे डायमेन्शन्स असतील सिग्मा गुणिले डेल्टा r मायनस R ऍज डायमेन्शन्स ऑफ 1 ओवर वोल्युम - 1 ओवर वोल्युम तर वर्क असणार आहे 1 हाफ जर मी घेतले इंटिग्रेशन V r सिग्मा डेल्टा r मायनस R गुणिले 4 ㄫ r स्क्वेअर dr इंटिग्रेशन जे असेल 1 हाफ V ऍट R गुणिले सिग्मा गुणिले 4 ㄫ R स्क्वेअर 4 ㄫ R स्क्वेअर हे दुसरे काही नसून Q आहे तर हे आहे 1 हाफ- V या Q मुळे हे आहे Q ओवर 4 ㄫ ε0 R गुणिले Q तर टोटल एनर्जी असणार आहे Q स्क्वेअर ओवर 8 ㄫ ε0 R - तुम्हाला बारावी पासून माहित असलेला रिझल्ट तर ही असणार आहे या सिस्टिमची एनर्जी चला आता याला कॅल्क्युलेट करू इलेक्ट्रिक फील्ड आणि कन्सेप्ट ऑफ एनर्जी डेन्सिटी वापरून 4πR2Q28π0R तर शेल साठी इलेक्ट्रिक फिल्ड चे मॅग्नेट्युड बाहेरील बाजूस असणार आहे Q ओवर 4 ㄫ ε0 r स्क्वेअर E आत मध्ये असेल 0 आणि म्हणून मला मिळेल W बरोबर इंटिग्रेशन ε0 ओवर 2 E स्क्वेअर मला देईल Q स्क्वेअर ओवर 16 ㄫ स्क्वेअर ε0 स्क्वेअर r रेज टू 4 गुणिले 4 ㄫ r स्क्वेअर dr आणि हे इंटिग्रेशन असणार आहे R पासून इनफिनिटी पर्यंत कारण आतील फिल्ड 0 आहे चला काही टर्म कॅन्सल करूयात हा 4ㄫ कॅन्सल होतो या 16 ㄫ स्क्वेअर सोबत मला मिळेल 4ㄫ ε0 कॅन्सल होतो याच्यासोबत तर शेवटी मला मिळेल 1 ओवर 8 ㄫε0 म्हणजे याच्या अर्धे आणि हा Q स्क्वेअर इंटिग्रेशन हा r स्क्वेअर याच्यासोबत मला देईल 1 ओवर r स्क्वेअर dr ओवर r स्क्वेअर r ते इन्फिनिटी जर सेम असेल Q स्क्वेअर ओवर 8 ㄫ ε0 R - पूर्वी सारखेच उत्तर 4πr2drQ28π0Rdrr2Q28π0R आणि शेवटचे एक्झाम्पल साठी मी घेतो युनिफॉर्मली चार्ज्ड स्पियर चा प्रॉब्लेम इथे डेन्सिटी ρ युनिफॉर्म आहे स्पियर भवती ज्याचा रेडियस आहे R हा प्रॉब्लेम आपण यापूर्वी सोडवला आहे कॅल्क्युलेट करून 1 हाफ v r ρ r या केस मध्ये इलेक्ट्रिक फिल्ड चे मॅग्निट्युड आहे r ओवर 3 ε0 r लेस दॅन R साठी आणि हे असणार आहे टोटल चार्ज Q ओवर 4ㄫ ε0 स्क्वेअर r ग्रेटर दॅन R साठी आता जेव्हा मी करतो इंटिग्रेशन ε0 ओवर 2 मोड E स्क्वेअर dV आता हे असेल 0 ते इन्फिनिटी आठवा हा पार्ट - आपण नुकताच मागील प्रॉब्लेम मध्ये सोडला होता - हे इंटिग्रेशन तर हे मी लिहू शकतो 0 ते R ε0 ओवर 2 ρ स्क्वेअर r स्क्वेअर ओवर 9 ε0 स्क्वेअर गुणिले 4ㄫ r स्क्वेअर dr प्लस इंटिग्रेशन 1 हाफ ε0 Q स्क्वेअर ओवर 4ㄫ ε0 r रेज टू 4 हे आहे 4ㄫ ε0 स्क्वेअर गुणिले 4ㄫ r स्क्वेअर dr सेकंड इंटीग्रल मी आत्ताच सोडवला होता मागील प्रॉब्लेम मध्ये हा दुसरे काही नसून Q स्क्वेअर ओवर 8ㄫε0 R आहे कारण हे लिमिट आहे R पासून इनफिनिटी पर्यंत 4πr2drQ28π0R तर मी फक्त पहिला पार्ट इंटिग्रल चा इथे आता कॅल्क्युलेट करणार आहे जो आहे ε0 ओवर इंटिग्रेशन ρ स्क्वेअर ओवर 9 ε0 स्क्वेअर r स्क्वेअर गुणिले 4ㄫ r स्क्वेअर dr - 0 ते R चला पुन्हा कॅन्सल करू काही टर्म्स हा होईल ε0 तर आता मला मिळेल 1 ओवर 18 ρ स्क्वेअर हे दुसरे काही नसून Q स्क्वेअर ओवर 16 ㄫ स्क्वेअर R रेज टू 6 गुणिले 9 गुणिले 4ㄫओवर ε0 - R रेज टू 5 ओवर 5 चला कॅन्सल करू काही टर्म्स इथे हा 9 मला देईल 2 हा 4ㄫ मला देईल 4ㄫ R रेज टू 5 हे मला देईल R आणि म्हणून माझ्याकडे शिल्लक असेल 1 ओवर 2 Q स्क्वेअर ओवर 4ㄫε0 - 1 5थ R याला मागील एक्सप्रेशन मध्ये ऍड करूयात आता हे मला देईल टोटल एनर्जी तर टोटल एनर्जी W असणार आहे Q स्क्वेअर ओवर 8 ㄫ ε0 R प्लस Q स्क्वेअर ओवर 8 ㄫ ε0 - 1 5थ जे काही नसून किंवा इथे R सुद्धा असेल Q स्क्वेअर ओवर 8 ㄫ ε0 - 6 ओवर 5 जे आहे 3 5थ Q स्क्वेअर ओवर 4ㄫε0 R हे तेच उत्तर आहे जे आपण पूर्वी मिळवले होते इथे या लेक्चर मध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कि तुम्ही विचार करू शकता चार्ज डिस्ट्रीब्यूशन च्या एनर्जीचा अशाप्रकारे जणू काही ती स्टोर केली आहे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणि निर्माण झाली आहे या एनर्जी डेन्सिटी च्या साह्याने 1 हाफ ε0स्क्वेअर आणि आपण पाहिले तीन एक्झाम्पल च्या साह्याने की याचे उत्तर तेवढेच येते जे आपण पूर्वी मिळवले होते डायरेक्ट फॉर्म्युला वापरून Q24π0R मी या लेक्चरचा शेवट करत आहे याची चर्चा करून ज्याने कदाचित तुम्हाला या संपूर्ण लेक्चर मध्ये त्रास दिला असेल आणि ते म्हणजे जेव्हा मी कॅल्क्युलेट करत होतो एनर्जी शेल वरील चार्ज मुळे तेव्हा आठवा मी लिहिले होते एनर्जी असेल मायनस 1 हाफ इंटिग्रेशन ग्रॅड ऑफ- डायवरजन्स ऑफ ग्रॅड V ग्रॅड V प्लस 1 हाफ ε0स्क्वेअर E हा टर्म मला देईल Q स्क्वेअरओवर 8 ㄫ ε0 R आणि मी म्हणालो होतो कि हा टर्म असतो 0 परंतु आपल्यापैकी काही जणांनी नोटीस केले असेल की मी इंटिग्रेशन करत आहे r बरोबर रेडियस पासून इन्फिनिटी पर्यंत तर तुम्ही कदाचित आश्चर्य करत असाल की काय घडले असेल या सरफेस टर्म सोबत कारण या डायवरजन्स ने मला सरफेस टर्म देणे अपेक्षित आहे हा थोडासा नाजूक मुद्दा आहे कारण हे डायव्हरजन्स मला देईल V ग्रॅड V डॉट ds ओवर सरफेस ऑफ शेल प्लस सरफेस ऍट इन्फिनिटी जे मला देते 0 आता मी तुम्हाला दाखवेल की हे सुद्धा तुम्हाला 0 देते तुम्ही पहा या शेलचा सरफेस हा थोडासा आत मध्ये आहे कारण जेव्हा मी हे इंटिग्रेशन करत आहे ते सामावत सर्व चार्ज डिस्ट्रीब्यूशन मी ऍक्च्युली इंटिग्रेशन करत आहे या निळ्या सरफेस पासून - इन्फिनिटी पर्यंत आणि हा निळा सरफेस आणि इन्फिनिटी रिजन या दोघांच्या मध्ये सर्व चार्ज डिस्ट्रीब्यूशन सामावतात आता शेलवर पोटेन्शियल कॉन्स्टंट असणार आहे आणि म्हणून हे इंटिग्रेशन येईल V बाहेरील बाजूस ग्रॅड V डॉट ds जे दुसरे काही नसून V इंटिग्रेशन E डॉट ds आहे पण त्यावेळेस या निळ्या शेल वर कोणताही चार्ज नसेल आणि म्हणून E डॉट ds हे 0 असेल गौस च्या नियमानुसार Gauss's law आणि म्हणून ही टर्म सुद्धा गायब होते याचा विचार करा कदाचित याने तुम्हाला त्रास दिला असेल संपूर्ण लेक्चर मध्ये परंतु आता येथे मी तुम्हाला उत्तर दिले आहे